या विशिष्ट कोर्समध्ये आपण प्रशिक्षकांचे प्रशिक्षण याविषयी बोलणार आहोत हा कोर्स विशेषता त्यांच्यासाठी तयार केला गेला आहे हे जे प्रशिक्षणाच्या व्यवसायांमध्ये आहेत मग यामध्ये ते औद्योगिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असु देत किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असु देत आपल्या सर्वांना हे माहितीच आहे की हे तंत्रज्ञानाचे युग आहे हे खूप महत्त्वाचे आहे की कोणत्याही संस्थेसाठी मनुष्यबळ भांडवल म्हणून विकसित होणे अतिशय गरजेचे आहे हे फक्त एका संस्थेसाठी महत्त्वाचे नसून पूर्ण देशा साठी आणि जगासाठी महत्त्वाचे आहे आहे म्हणून हा विशेष कोर्स तयार करण्यात आला आहे यामध्ये आपण प्रशिक्षण कार्यक्रम कसा आयोजित करावा कोणतेही व्यवस्थापन विकास कार्यक्रमासाठी किंवा शिक्षकांच्या विकास कार्यक्रमासाठी प्रशिक्षणाचे कोणते तंत्र वापरावे कोणती साधने वापरावी अशा सगळ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत याच बरोबर ही चर्चा सुरू करणे अगोदर आपल्याला शिक्षणाच्या गरजा ओळखणे याविषयी बोलायचे आहे म्हणजेच प्रशिक्षणाच्या कोणत्या गरजा असतात आणि एखाद्या संस्थेमध्ये ह्या गरजा कशा ओळखल्या जातात आणि प्रशिक्षण कसे दिले जाते हे पाहूया प्रथमता आजच्या विशेष सत्रांमध्ये आपण प्रशिक्षण म्हणजे काय त्याच्या गरजा त्याचे महत्त्व आणि यापासून आपले मनुष्यबळ आपण कसे विकसित करू शकतो त्यांची कौशल्ये ज्ञान दृष्टिकोण सक्षमता हे सगळे कसे विकसित करू शकतो याविषयी चर्चा करूया आता येथे प्रथम मला तुमच्या बरोबर यशाचं सूत्र सांगायला आवडेल जेव्हा आपण यशाबद्दल बोलतो तेव्हा यश म्हणजे यश दृष्टिकोनX प्रेरणाX संधी जेव्हा तुम्हाला एकदा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करायचा असतो तेव्हा प्रथम आपल्याला प्रशिक्षणार्थी कोण आहेत हे ओळखणे गरजेचे असते त्यांना कोणत्या प्रकारची सक्षमता गरजेची आहे मग अशी सक्षमता ओळखण्यासाठी आपण अशा सहभागी सदस्यांबरोबर चर्चा केली पाहिजे त्यांच्या कामाचे स्वर्णन जाणून घेतले पाहिजे आहे कामाचे वर्णन म्हणजे काय तर कामाचे वर्णन आपल्याला ते काम करण्यासाठी कोणत्या प्रकारची पात्रता आवश्यक असते कर्मचाऱ्यांकडे कोणत्या क्षमतांची गरज आहे याविषयी माहिती देत असते सामान्यपणे जर आपण अशा विशिष्ट क्षमतेचा संदर्भ घेतला तर सर्वप्रथम म्हणजे कार्यक्षमता यालाच आपण तांत्रिक कौशल्य असे म्हणतो एक कौशल्य म्हणजे हे फक्त तंत्रज्ञानाशी निगडित नसतात हे एखाद्या कार्याशी निगडित असतात मग असे कार्य करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला विशिष्ट कौशल्य असणे गरजेचे असते मग ही कौशल्ये कार्याचा कोणता प्रकार आहे यावर अवलंबून असतात दुसरे म्हणजे जे अशा कामांमध्ये परिपक्व असतात परंतु कामांमध्ये सफल होत नसतात मग ही सफलता का मिळत नसते कारण दुसरे अतिशय महत्त्वाचे कौशल्य म्हणजे मनुष्यबळ कौशल्य अवगत झालेले नसते तुम्हाला असे दिसून येते की खूप सार्या व्यक्ती नेतृत्व करत असतात त्यांना कामाचे प्रबळ ज्ञान असते ते खूप सक्षम असतात परंतु ते यशस्वी होत नाहीत कारण ते इतर व्यक्तींकडे काम करून घेऊ शकत नाहीत यासाठी समूह कौशल्य नेतृत्व कौशल्य प्रेरणा कौशल्य वाद विवाद हाताळणी कौशल तणाव व्यवस्थापन कौशल्य भावनिक बुद्ध्यांक धार्मिकता ही सगळी कौशल मनुष्यबळ कौशल्य आंतर व्यक्ति कौशल्य आहेत जर एखादी व्यक्ती मनुष्यबळ कौशल्यांमध्ये खुपच प्रबळ असेल तर आणि कार्याचे ज्ञान पण चांगले असेल तर आपल्याला असे समजते की कार्याचे ज्ञान बदलले जाऊ शकत नाही परंतु तू फक्त कार्याचे ज्ञान असणे एवढेच पुरेसे नसते तर इथे ते हाताळण्यासाठी मनुष्यबळ कौशल्याची सुद्धा गरज असते यामध्ये अजून असे संशोधन आठवण येते की कार्याच्या ज्ञानाबरोबर मनुष्यबळ कौशल्यं बरोबर अजून तिसरा घटक गरजेचा असतो आणि तो म्हणजे संकल्पना कौशल्य संकल्पना कौशल्य म्हणजे व्यक्ती जर एखादे काम करत असेल तर हे अतिशय स्पष्ट होणे गरजेचे आहे की त्याचे योगदान काय असेल आणि हे कार्य कोणत्या दुसऱ्याबरोबर जोडलेले आहे आणि याचा संस्थेची काय संबंध असेल म्हणजेच कोणत्या प्रकारचे उत्पादन किंवा सेवा विकसित केली जाते जत संकल्पना कौशल्य प्रबळ असतील तर मनुष्यबळ कौशल्य सुद्धा प्रबळ असतात आणि यामुळे कार्याचे अवलोकन कौशल्य कार्याचे वर्णन आणि कार्याचे ज्ञान या सगळ्या गोष्टी सक्षम होतात अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीमध्ये विशिष्ट क्षमता विकसित होत असते अशीच क्षमता विकसित करण्यामध्ये प्रशिक्षकाची भूमिका असते प्र शिक्षकांमध्ये अशी विशिष्ट प्रकारची सक्षमता विकसित होणे गरजेच असतं अशा प्रशिक्षकाने हे समजून घेणे गरजेचे आहे की प्रशिक्षणार्थींना कार्याची कौशल्य गरजेचे आहेत का मनुष्यबळ कौशल्य गरजेचे आहेत का त्यांना संकल्पना कौशल्याची गरज आहे का त्यांच्याकडे आपलं कौशल्य आहेत का या विषयावर खूप काम सुरू आहे आज काल यामध्ये खूप सार्या कौशल्यांची भर होत आहे यामध्ये रचना कौशल्य आहेत सर्जनशीलता आहे म्हणून अशा घटनेमध्ये हे अतिशय महत्त्वाचे असते की एखादी व्यक्ती सर्जनची असावी आपल्याला हे माहीतच आहे की फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून जोपर्यंत त्याला कौशल्याची सरावाची जोड मिळत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होणार नाही कामाच्या ठिकाणी सराव करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे की प्रत्येक संस्थेची एक संस्कृती असते प्रत्येक संस्थेमध्ये एक विशिष्ट प्रणाली असते पद्धती असतात कामाचे प्रकार असतात आणि अशा वेळेस प्रशिक्षकाने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असताना त्यांच्या अडचणी सोडवणे मध्ये जास्तीत जास्त सर्जनशील समरस लवचिक असे विविध कौशल्य वापरून त्यांना प्रशिक्षित करावे आणि म्हणून जेव्हा आपण प्रशिक्षणा विषयी बोलत असतो तेव्हा हा एखाद्या व्यक्तीचे सक्षमता विकसित करण्यामध्ये अशा प्रशिक्षणाची असते पुढची गोष्ट म्हणजे एम एम म्हणजेच प्रेरणा जोपर्यंत आपण एखाद्या प्रेरणेने काम करत नाही तोपर्यंत कामाच्या ठिकाणी उत्तम काम करणं अवघड असते जे कर्मचारी कामाच्या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे कामगिरी पार पाडतात किंवा जे उच्च दर्जाचे काम करतात ते नक्कीच एका प्रेरणेने उद्युक्त झालेले असतात या अभ्यासक्रमामध्ये आपण प्रेरणा या विषयी पण चर्चा करणार आहोत एखाद्या माणसाची काम करण्याची इच्छा किंवा प्रेरणा कशी वाढवता येईल हे आपण पाहणार आहोत प्रशिक्षणार्थीना प्रेरणा देण्यापूर्वी प्रशिक्षकांचे जवळ अंतःप्रेरणा असायला हवी म्हणून एक प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याआधी अशा प्रेरणेचीही गरज आहे तर अशी ही प्रेरणा आपण कशी विकसित करू शकतो प्रेरणेचे किती प्रकार आहेत प्रेरणा मिळवताना येणारे अडथळे कशा पद्धतीने दूर करायचे हे आपण शिकणार आहोत पण एखाद्या प्रशिक्षकाला प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे हे जाणून घेऊया ओ म्हणजेच अपॉर्च्युनिटी किंवा संधी जोपर्यंत एखाद्याला संधीच मिळत नाही तोपर्यंत त्याला प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या राबवता येणार आर नाही म्हणून यश म्हणजे या तीन गोष्टींची सरमिसळ आहे S A x M x O इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे वरील समीकरण हा एक गुणाकार आहे इथे बेरीज नाही या समिकरणा मधील एक जरी पद शून्य आलं तर पूर्ण समीकरणाचे उत्तर शून्य येईल म्हणजेच यश मिळणार नाही मित्रांनो म्हणूनच एकदा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी क्षमतांचा विकास प्रेरणांचा विकास आणि संधीची उपलब्धता या तिन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत आता आपण पहिले दृश्य बघूया या दृश्यम मधील हे अवतरण पाहून काय समजलं तुम्हाला तुम्हाला समजेल की एक कामगार फक्त दिलेलं काम करण्यासाठीच नसतो तर तो त्या कामाचं मूल्य अधिक वाढवू शकतो मूल्यवर्धन तेव्हा शक्य आहे जेव्हा एखाद्या कामगाराच्या हाता बरोबरच त्याच्या मेंदूचा ही वापर होतो जेव्हा आपण फक्त हस्तकौशल्य विषयी बोलतो तेव्हा एखाद्या कामाच्या विकासासाठी एखाद्या कामाच्या परिपूर्णतेसाठी फारच कमी विकल्प समोर येतात एखाद्या व्यक्तीला जर उच्च दर्जाची कार्यक्षमता विकसित करायची असेल तर त्याला अधिकाधिक प्रसंगानुरूप वागावं लागेल म्हणजेच प्राप्त परिस्थिती नुसार त्याला काम करावे लागेल जेव्हा आपण व्यवस्थापनातील कार्य याविषयी बोलतो जसे की नियोजन आयोजन प्रतिनिधित्व आणि विकेंद्रीकरण तेव्हा आपण माणसाच्या कामातील बौद्धिक सहभागाबद्दल बोलत असतो याचं कारण विकेंद्रीकरण म्हणजे केवळ संस्थात्मक रचना ज्यामध्ये आपण माणसाच्या शारीरिक सहभागाबद्दल बोलतो पण जेव्हा आपण एखाद्या माणसाच्या बौद्धिक सहभागाबद्दल बोलतो तेव्हा दिलेल्या कामामध्ये किती सृजनात्मक असू शकतो हे आपल्याला कळतं अशा प्रकारची सृजनात्मक संस्कृती रुजणं हे मनुष्यबळ विकासासाठी किंवा प्रशिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे जर कामगारांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा वापर करू दिला तर काय फरक पडेल आर्थिक दृष्ट्या विशेष फरक पडणार नाही कारण त्यांच्या पगारामध्ये ते सामावलेलं असतं पण अशा काही संस्था आहेत ज्या कामगारांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून अधिक पगार देतात अशा प्रकारची मनुष्यबळ संस्कृती विकसित केली पाहिजे बहुतेक वेळा परिचयाच्या कार्यक्रमा अंतर्गत हे केलं जात मी जेव्हा श्रीराम ग्रुप मध्ये होतो तेव्हा सुरुवातीला सांगितलं की कामावर व्यक्तीस्वातंत्र्य देणे हे मनुष्यबळ विभागाचं मुख्य काम आहे यामुळे कामगार आपल्या बुद्धी कौशल्याचा कामाच्या ठिकाणी अतिशय उत्तम वापर करू शकतात आणि म्हणूनच मी ही संकल्पना निवडली यावेळी संस्थेच्या मालमत्तेचा आपण विचार करतो त्यावेळी आपण फक्त अर्थसंकल्प विषयी बोलतो हे खरे आहे ही अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे पण कामगारांनी स्वयंप्रेरणेने काम करणं अधिक आवश्यक आहे हे तेव्हाच शक्य होईल जर त्यांना कामामध्ये रस असेल त्यांना कामात रस असेल तर याचा अर्थ ते स्वयंप्रेरित आहेत किंवा आपण असे म्हणू शकतो की प्रेरणा असेल तर कामात निश्चितच रस निर्माण होईल यामुळे संस्थेमध्ये कौटुंबिक वातावरण निर्माण होईल आणि कोणीही व्यक्ती कामावर झोपा न काढता कामामध्ये रस घेऊन स्वतः पुरेपुर योगदान देईल पुढची गोष्ट म्हणजे मूल्य संस्थेची मूल्य प्रणाली काय आहे हे महत्त्वाचं आपल्याला माहीतच आहे की भिन्न प्रकारचे व्यक्तिमत्व असतात आणि प्रत्येक प्रकारच्या व्यक्तिमत्त्वामध्ये वेगवेगळी मूल्य प्रणाली असते मग कष्ट करण्याची तयारी योगदान देण्याची तयारी संस्थेबद्दल असलेली गोडी आपुलकी अशा प्रकारची मूल्य कार्याच्या वातावरणामध्ये समरस होण्यासाठी कामगारांच्या जवळीक ते साठी खूप महत्त्वाचे असतात अशाप्रकारच्या प्रणाली संस्थेमध्ये असतील तर संस्था एक उत्तम प्रकारच्या कामाची जागा ठरत असते प्रशिक्षकाची भूमिका नेमकी काय असते ज्या क्षमता मी आतापर्यंत सांगितल्या उदाहरणार्थ कार्य कौशल्य मनुष्यबळ विकास कौशल्य प्रशिक्षणार्थी मध्ये विकसित करणं संस्थेची मूल्य कामगारांच्या मनात रुजवणं कामामध्ये रस निर्माण करणं हे प्रशिक्षकाचे काम आहे हे सगळं साध्य झालं तर नक्कीच मनुष्यबळाच रूपांतर मनुष्यबळ संसाधनात होईल मग नेमकं काय गरजेच आहे संस्थेकडे असलेल्या मनुष्यबळाच्या स्वरूपातल्या मालमत्ता नुसत्याच पडून न देता त्यांच्यात योग्य त्या क्षमता मूल्य आणि रस निर्माण केले पाहिजेत अंदाज पत्रक तर गरजेचंच आहे प्रशिक्षक नेमकं काय करतो आपण आता प्रशिक्षकाची नेमकी काय भूमिका असते ते बघूया सर्वप्रथम संबंधित कोण असतात हे समजावून घेऊ संबंधित म्हणलं की पूर्वी फक्त ग्राहक आणि पुरवठादार याबद्दलच बोललं जायचं आता आपण अंतर्गत ग्राहकही लक्षात घेतो अंतर्गत ग्राहक म्हणजेच आपल्या संस्थेतील कामगार प्रशिक्षकांनी या कामगारांना शिक्षण दिले पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की ते एका मोठ्या समाजाचा भाग आहेत समाज सुद्धा एक प्रकारचे संबंधित असतात आणि समाजाच्या कानाकोपऱ्यात असे संबंधित आहेत कामगारांना या सर्व संबंधितांशी उत्तम व्यवहार करायचा असतो या संबंधितांना कशा पद्धतीने सांभाळायचं याचं प्रशिक्षण प्रशिक्षकांनी द्यायला हवं दुसऱ्या चित्रांमध्ये आपण एखाद्या संघाची बैठक बघु शकतो ज्यामध्ये विविध गोष्टींचा विचार केला जातो अशा प्रकारच्या बैठकांमध्ये एका अनुभवी नेत्याची गरज असते एक असा नेता ज्याला प्रबलता कमकुवतपणा संधी आणि धोका विविध प्रकारची परिस्थिती औद्योगिक संबंध संदर्भात निर्माण होणारी परिस्थिती मनुष्यबळ विकास संदर्भात निर्माण होणारी परिस्थिती याची संपूर्ण माहिती आहे जर अशा प्रकारचा सुसंवाद त्याला शक्य झाला तरच तो संघाच्या कार्यक्षमतेचा विकास करू शकतो व्यक्तिगत कार्यक्षमतेचा विकास करणे शक्य आहे परंतु जेव्हा आपण एखाद्या संस्थेविषयी विचार करतो तेव्हा संघाची कार्यक्षमता वृद्धिंगत होणे महत्त्वाचं असतं आणि आपल्याला कल्पना आहे की काही संस्थांमध्ये किंवा संस्थेमधल्या काही विभागांमध्ये एखादा संघ अशा प्रकारच्या उत्तम कार्यक्षमतेचा फायदा करून घेऊ शकत नाही संघाची कार्यक्षमता हा खोल विषय आहे उदाहरणार्थ एखादा गट निर्माण करायचा असल्यास आपण कशा पद्धतीने निर्माण करू जेव्हा असा एक गट तयार होईल तिच्यामध्ये सगळ्या किंवा अनेक कार्यक्षम व्यक्तींचा सहभाग आहे तेव्हा तिथे वैचारिक आंदोलने होतील तर गट निर्मिती झाल्यावर अशा प्रकारचे वैचारिक आंदोलनांचे सत्र घेणे अतिशय गरजेचे आहे अशा झंजावाती सतरा नंतरच सगळे शांत होऊन फलित तयार होते गटांमध्ये एकत्र आलेले वेगवेगळे सदस्य एकमेकांबरोबर काम कसं करायचं हे शिकतात हे साध्य करण्यासाठी एक सामान्य उपाय शोधून काढतात आणि मग अधिक कार्यक्षमता प्राप्त करतात काही व्यक्ती स्वतःला झोकून दिलेल्या असतात म्हणजे कार्यप्रणालीमध्ये पूर्णपणे बांधल्या गेलेल्या असतात त्यांची कार्यप्रणाली पेक्षा थोडं ही वेगळा विचार करण्याची तयारी नसते तुम्ही जेव्हा एखादा उपाय शोधून काढता तेव्हा तो अस्तित्वात असलेल्या प्रणालीशी सुसंगत असणे निश्चितच गरजेचे आहे हे खरं आहे पण जर आपण व्यवस्थापनाची व्याख्या बघितली तर व्यवस्थापन म्हणजे असमतोलाचा समतोल साधण होय याचा काय अर्थ असेल याचा अर्थ जरी तुमच्याकडे मर्यादित स्वरूपाची संसाधने असतील तरीही अस्तित्वात असलेल्या कार्यप्रणाली मध्येच असलेला असमतोल सांभाळत तुम्हाला नवीन प्रणाली विकसित करायची असते यासाठी प्रशिक्षकांना व्यवस्थापकीय कौशल्य विकसित करायची असतात जसे मी आधी म्हणलो की नियोजन आयोजन दिग्दर्शन नेतृत्व आणि नियंत्रण हे सर्व एका व्यवस्थापकाचे कार्य आहे म्हणून एका अनुभवी नेत्याला गटामध्ये जर एखादा उत्कृष्ट व्यक्ती असेल तर त्याच्याशी कसं वागायचं त्याच्याकडून कसं काम करून घ्यायचं हे ठरवावं लागत दुसरे म्हणजे उत्कृष्ट संवाददाता आपण नेत्यांना अशा पद्धतीने प्रशिक्षित केले पाहिजे कि एखाद्या विशिष्ट पद्धतीने कार्यक्षमरित्या संवाद कसा साधला जाऊ शकतो हे विकसित करणे गरजेचे असते उत्तम संवाद कौशल्याचा वापर करून प्रशिक्षकांना संघाची उभारणी करावी लागते तिसऱ्या प्रकारचा कामगार असतो तो म्हणजे सर्जनशील आणि हुशार म्हणजेच सृजनात्मक विचारसरणी असणारा माणूस अशा सर्जनशील आणि हुशार व्यक्ती नेहमीच्या रूढी आणि परंपरा यांच्या बाहेर जाऊन विचार करतात त्याची मतं या रूढी आणि परंपरा पेक्षा निराळी असू शकतात अशी सृजनात्मक आणि नाविन्यपूर्ण विचार करणारी बुद्धिमान माणसे संस्थेसाठी अतिशय महत्त्वाची ठरतात या माणसांना वेगळ्या पद्धतीने हाताळाव लागत कारण अशी माणसं त्या संस्थेसाठी विशेष व्यक्तिमत्व म्हणजेच विशेष गरजा असणारी माणसं असतात त्यांनी काही उपाय किंवा काही नाविन्यपूर्ण कल्पना सुचवल्या आणि त्या संस्थेसाठी खूप उपयुक्त असल्या तर संस्थेची कायमस्वरूपी वाढ आणि विकास होण्यात मदत होते म्हणून प्रत्येक गटामध्ये अशा सृजनात्मक आणि नाविन्यपूर्ण विचार करणाऱ्या व्यक्ती असायलाच हव्यात याशिवाय काही व्यक्ती वेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या उत्तम विश्लेषक असू शकतात म्हणून आजकाल आपल्याला असे आढळून येते की या इंटरनेटच्या युगामध्ये आकडे तर खूप दिसतात पण या पासून माहिती विकसित करणे या माहितीवरून ज्ञान विकसित करणे आणि या ज्ञानावरून बुद्धिमत्ता विकसित करणे आणि या बुद्धिमत्तेवर सत्य शोधणे गरजेचे आहे जर हे साध्य करायचे असेल तर इथे एका सक्षम विश्लेषक गरजेचा आहे व्यवस्थापनाच्या कार्यासाठी सध्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे विश्लेषकांचे काम आणि सल्लागाराचे काम या दोन कामांना सध्या प्रचंड मागणी आहे एखादा विश्लेषक उपलब्ध असलेल्या माहितीचे कशा पद्धतीने विश्लेषण करतो हे ही बघणे महत्त्वाचे आहे सांख्यिकीचे विश्लेषण हा एक भाग झाला त्यानंतर महत्वाचे आहे ते म्हणजे त्याविषयी होणारी चर्चा या विश्लेषणातून काय हाती लागलं किंवा काय साध्य झालं हे पाहणं जास्त महत्त्वाचं असतं या विश्लेषणातून समोर आलेल्या माहितीचा प्राप्त परिस्थितीशी कसा संबंध लावायचा हे बघावं लागतं त्यासाठी संघामध्ये एक सक्षम विश्लेषक असणे गरजेचे असते त्यानंतर गरजेचा असतो तो प्रात्यक्षिक आयोजक तंत्रज्ञानाने खूप गोष्टी सोप्या झाल्या आहेत परंतु बऱ्याच वेळेला तंत्रज्ञान आपल्याला असा मार्ग दाखवते की जो वास्तवात शक्य नसतो मग अशा वेळेला काय करायचं संस्थेमध्ये अशा काही कामगारांची गरज असते की जे वास्तवाला धरून उपाय योजना करू शकतील या उपाययोजना उत्कृष्ट परिस्थितीच्या चौकटीत काम करणारी माणसं उत्तम संवाद साधणारी माणसं अनुभवी नेते सृजनात्मक व्यक्ती उत्तम विश्लेषक या सगळ्यांच्या चर्चांमधून निर्माण झालेले असतात जेव्हा एखादा प्रशिक्षक एखाद्या संघाची बांधणी करतो तेव्हा त्या संघातल्या विविध व्यक्तींच्या विविध गुणांचा फायदा घेण्यासाठी म्हणजेच वास्तवाचे भान असणाऱ्या व्यक्तींची सुद्धा गरज असते करण या व्यक्तींना हे समजतंकी कुठला उपाय अमलात येऊ शकतो आणि कुठला अंमलात येऊ शकत नाही सर्वात शेवटी गरज असते ती एखाद्या जोखीम पत्करणार्या व्यक्तीची प्रशिक्षण हे भविष्यकाळात घडणाऱ्या घडामोडींसाठी असते जेव्हा आपण भविष्याचा विचार करतो त्यावेळेला त्यामध्ये जोखीम ही आलीच आणि म्हणूनच जोखीम पत्करणार्या व्यक्तीची गरज असते इथे आपल्याला जोखीम आणि जुगार या दोन शब्दांमधील फरक कळला पाहिजे मी इथे जोखीम सुचवत आहे जुगार नाही म्हणून अशा एखाद्या व्यक्तीची गरज आहे की जो जोखीम स्वीकारू शकेल आणि असा एखाद्या संघाचे निर्माण करू शकेल ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आणि प्रवृत्ती असतील पूर्वी सांगितल्याप्रमाणे एका प्रशिक्षकांचे सर्वात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे उत्तम संवाद साधता येणे त्याला अतिशय सोप्या सरळ आणि स्पष्ट शब्दात संवाद साधता आला पाहिजे जेणेकरून या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवला जाणार आहे याची माहिती सर्वांना मिळेल जसे इथे कौशल्याचं महत्त्व सांगणार एक चित्र दाखवलं आहे अनेक जणांना एखाद्या गोष्टीचा कसा उपयोग करायचा हे माहीत नसतं उदाहरणार्थ मला खात्री नाही की मला फॅक्स वापरता येईल की नाही याचा अर्थ संस्थेतील कामगारांना केवळ साधने देऊन भागणार नाही तर साधनांचा वापर कशा पद्धतीने करायचा याचं प्रशिक्षण द्यावे लागेल आणि तरच ते अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतील म्हणून ज्या वेळेला आपण एखाद्या प्रशिक्षकाची प्रशिक्षण कार्यक्रमातील भूमिका काय असावी यासंबंधी विचार करतो त्यावेळेला तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्याला विविध गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं यापूर्वीच पाहिल्याप्रमाणे त्याला संस्थेशी बांधल्या गेलेल्या विविध भागधारकांना किंवा संस्थेच्या कामकाजाविषयी उत्सुक असणाऱ्या इतर व्यक्तींना सांभाळून घेणं त्यांच्याशी उत्तम संबंध प्रस्थापित करणं कसा संघ उभारणं किंवा एका अशा संघाची बांधणी करणं ज्यामध्ये असणाऱ्या विविध सभासदांच्या विविध कौशल्यांचा त्या संघाला फायदा होईल उत्तम संवाद साधणं विविध कौशल्य कामगारां मध्ये रुजवणं या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं तर मग प्रशिक्षणाचा मूळ हेतू कोणता प्रशिक्षणाचा मूळ हेतू म्हणजे प्रशिक्षणार्थींना गोंधळाच्या वातावरणातून बाहेर काढणं आणि जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये आवश्यक कौशल्यांचा स्वीकार करण्याची क्षमता निर्माण करणं अनेक वेळेला असं दिसून येतं की प्रशिक्षण नेमकं कशासाठी आहे हेच कामगारांना कळलेलं नसतं ते संभ्रमावस्थेत असतात या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपल्याला नेमकं काय भेटणार आहे याची त्यांना जाणीव नसते या प्रशिक्षणाचा काय उपयोग आणि प्रशिक्षक आपल्याला नेमक्या कुठल्या गोष्टीचे प्रशिक्षण देणार आहे याबाबत त्यांच्या मनात गोंधळ उडालेला असतो म्हणून सर्वप्रथम प्रशिक्षणाच्या सुरुवातीलाच प्रशिक्षणाची गरज आणि महत्व या दोन्ही गोष्टी प्रशिक्षणार्थींना नीट समजावून सांगितल्या पाहिजेत उदाहरणार्थ आता मी हाती घेतलेल्या प्रशिक्षण कार्यक्रम हा प्रशिक्षकांना निश्चितच उपयोगी ठरेल एखादा प्रशिक्षण कार्यक्रम कशा पद्धतीने आखायचा प्रशिक्षणाची असलेली गरज कशी शोधून काढायची प्रशिक्षण कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचा आणि त्यानंतर त्याचे मूल्यमापन कसं करायचं हे प्रशिक्षकांना नक्कीच समजेल कामकाजाच्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या संस्थेमध्ये ते प्रशिक्षण कार्यक्रम अतिशय उत्तम रित्या राबवू शकतील उत्तम संवादकौशल्य यामुळे हे नक्की शक्य होईल सुसंवाद तर गरजेचा आहेच पण त्या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे अध्यापन प्रणाली म्हणजेच अध्यापन शास्त्र यामध्ये अध्यापनाच्या निरनिराळ्या पद्धती सांगितलेले असतात संवाद पद्धती सांगितलेली असते ज्याविषयी आपण पुढे चर्चा करणार आहोत उदाहरणार्थ याच्यामध्ये घटनांचा अभ्यास व्यवसाय खेळ असू शकतात वेगवेगळे उपक्रम असू शकतात सांख्यिकी अवलोकन असू शकते या सर्व गोष्टींचा वापर करून आपण त्यांच्या मनात निर्माण झालेला गोंधळ दूर करू शकतो आणि मालकी हक्कांची जाणीव करून देऊ शकतो जर कामगारांमध्ये ही मालकीची भावना निर्माण करायची असेल तर कर्मचारी गुंतून राहणे गरजेचे आहे कामगार जर मनापासून संस्थेच्या कामकाजामध्ये सहभाग घेत असतील तर ते संस्थे प्रति वचनबद्ध असतात आणि यालाच म्हणायचं की त्यांच्यामध्ये मालकीची भावना निर्माण झालेली असते जोपर्यंत कामगारांमध्ये ही मालकीची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये या विविध कौशल्यांचा विकास होऊ शकत नाही आपल्याला अशा प्रकारचं एक आपुलकीचं वातावरण निर्माण करावे लागते ही संस्था म्हणजे हे तुमचे कुटुंब आहे आणि तुम्ही या कुटुंबाचा एक भाग आहात तुम्ही आमच्या पैकीच एक आहात अशा प्रकारची मानसिकता निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचे आहे जेव्हा कामगारांच्या मनामध्ये 'मी या कुटुंबाचाच एक भाग आहे' अशी भावना निर्माण करण्यात प्रशिक्षकाला यश मिळते यावेळेला जणू काही एखादा चमत्कार होतो आणि सहभागी प्रशिक्षणार्थींची ग्रहणशक्ती किंवा स्वीकार करण्याची क्षमता प्रचंड वाढते अशा प्रकारची स्वीकार करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी एक प्रकारचा जोम लागतो सामर्थ्य लागते ग्रहणशक्ती लागते आणि समर्पणाची भावना लागते सध्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी प्रचंड मागणी आहे यामुळे कर्मचारी कामांमध्ये गुंतुन राहतील प्रशिक्षणासाठी कामगारांमध्ये हा एक प्रकारचा उत्साह निर्माण करण्याचे ऊर्जा निर्माण करण्याचे कामाप्रती समर्पण भाव निर्माण करण्याचे मोठी जबाबदारी असते ' मला हे केलेच पाहिजे' असे प्रत्येकाला वाटले पाहिजे आता काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती समोर आल्या आहेत जसं की घरी राहून काम करणं घरापासून लांब राहून काम करणे म्हणजे जरी तुम्ही तुमच्या कामकाजाच्या ठिकाणापासून लांब असाल तरीही तुम्ही कामच करत असता अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संकल्पना अस्तित्वात आहेत पण कुठल्याही प्रकारे काम केलं तरी त्यात समर्पण असलं पाहिजे नाही तर म्हणावं तितकं यश किंवा उत्पादकता मिळत नाही कामगार लांब राहून काम करत असला पण कामाशी प्रतारणा करत असेल किंवा कामाप्रती वचनबद्ध नसेल तरीसुद्धा कामांमधून म्हणावा तितका मोबदला मिळणार नाही तर मग नक्की कशाची गरज आहे प्रशिक्षकाला असे कामगार तयार करण्याची गरज आहे की जे आपण होऊन सर्वस्व पणाला लावून अधिक ऊर्जेने काम करतील त्यांना कामावर विषयी आपुलकी वाटेल कामाप्रती ते वचनबद्ध असतील कुठलीही गोष्ट स्वीकारण्याची त्यांची तयारी असेल हे सगळं कामगार कुठल्या शिक्षेच्या भीतीने किंवा स्वतःची नोकरी गमावण्याच्या भीतीने करणार नाहीत तर त्यांच्यामध्ये कामाप्रती आदर निष्ठा वचनबद्धता निर्माण झाली असेल त्यांना निश्चितच असं वाटत राहील की मी कुणा दुसऱ्यासाठी काम करत नाही तर माझ्यासाठी काम करतोय माझ्या कल्याणासाठी विकासासाठी काम करतोय माझी अधिकाधिक प्रगती व्हावी म्हणून काम करतोय अशा प्रकारची मानसिकता जर कामगारांमध्ये तयार झाली तर ती संस्था नक्कीच यशस्वी संस्था म्हणून नावारूपास येईल मी इथे केवळ एका चांगल्या संस्थेबद्दलचा नाही तर एका सर्वोत्तम संस्थेबद्दल विचार मांडत आहे एक प्रशिक्षक नेमकं काय करतो प्रशिक्षक एक नुसतीच उत्तम संस्था निर्माण करत नाही तर तो एक अशी कामाची जागा निर्माण करतो जिथे कामगारांना मनापासून काम करावं वाटतं प्रत्यक्षात घडणाऱ्या परिस्थितीची मला संपुर्ण कल्पना आहे कारण मला औद्योगिक क्षेत्रात काम करण्याचा अकरा वर्षांचा अनुभव आहे म्हणून मला कल्पना आहे की कशा पद्धतीने लोक औद्योगिक क्षेत्रात काम करतात ते नेहमीच आपल्या प्रगतीसाठी इतर संधी शोधत असतात आणि अशा संधीचा फायदा घेण्यासाठी ते दुसऱ्या संस्थांमध्ये जात असतात पण तरीही ते आपल्या जुन्या संस्थेला विसरत नाहीत ते नेहमीच आपल्या जुन्या संस्थेला बांधील असतात प्रत्येकाला स्वतःच्या प्रगतीसाठी दुसऱ्या संस्थेमध्ये जाण्याचं स्वातंत्र्य असलं तरी सुद्धा त्यांचा पूर्वीच्या संस्थेशी असणारा ऋणानुबंध तसाच कायम राहतो म्हणून एखादी संस्था सोडल्यानंतर जर एखाद्याला त्या संस्थेबद्दल आपलेपणा वाटत नसेल तर अशा संस्थेला एक उत्तम संस्था नक्कीच म्हणता येणार नाही उत्तम संस्था ही एक अशी जागा आहे जिथे मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे बांधीलकी असेल वचनबद्धता असेल ऋणानुबंध असेल की जेणेकरून ती संस्था सोडून गेल्यानंतरही त्या सोडून गेलेल्या कामगारांना त्या समस्येबद्दल तितकीच आपुलकी वाटेल ते त्या संस्थेशी एक प्रकारे मनाने जोडले गेले असतील तर आता आपण उत्तम संस्था म्हणजे काय याविषयी बोलू जिथे माणसांच्या मनात विश्वास आहे आणि मी नसलो तर काय होईल अशी भीती मनात बाळगायची गरज नाही अशी संस्था उत्तम संस्था जर मी इथे नसलो तरीही मी माझ्या बरोबर काम करणाऱ्या सह कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ कर्मचाऱ्यांवर आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो या सगळ्यांना तुमचा अभिमान असेल मग तुम्ही वरिष्ठ मध्यम किंवा कनिष्ठ कोणत्याही व्यवस्थापन श्रेणीमध्ये काम करत असलात तरी तुमच्या मनात एकच भावना असायला हवी मी जे काम करत आहे तेच काम सर्वोत्तम आहे ते मी एका सर्वोत्तम संस्थेसाठी आणि सर्वोत्तम प्रकारे करत आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपला स्वतःचा परिचय करून देते त्यावेळेला स्वतःचं नाव सांगण्याआधी जर त्या व्यक्तीने आपल्या संस्थेचे नाव सांगितलं तर आपल्याला निश्चितच कळून येतं की त्याला किती प्रेम आणि आदर आहे म्हणून स्वतःच्या संस्थे संबंधी बोलताना अत्यंत महत्त्वाच आहे की प्रत्येकाला व्यक्तिगत बांधिलकी औद्योगिक बांधिलकी आणि भावनात्मक बांधिलकी असली पाहिजे आता जेव्हा तुम्ही असं म्हणता की काही व्यक्तींबरोबर काम करताना आम्हाला अतिशय आनंद मिळतो त्या वेळेलाच हे समजून येतं की तुमची काम करण्याची जागा म्हणजे संस्था ही एक आनंददायी जागा असली पाहिजे मला याठिकाणी काम करण्यात अत्यंत आनंद वाटतो मी माझ्या संस्थेबद्दल नेहमीच भरभरून बोलत असतो माझ्या संस्थेबद्दलचे माझे अनुभव मी नेहमीच इतरांना सांगत असतो मला नक्कीच अभिमान वाटतो किमी या विशिष्ट संस्थेचा एक भाग आहे मी या विशिष्ट संस्थेमध्ये काम करत आहे माझ्या बरोबर काम करणाऱ्या इतर साऱ्या माणसांवर माझा पूर्ण विश्वास आहे' असं जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते तेव्हा त्या कामगाराचा आनंदाचा निर्देशांक किती उच्च दर्जाचा आहे हे आपल्याला कळतं आणि जेव्हा एखाद्या संस्थेमधील अधिकाधिक व्यक्ती अशा पद्धतीने विचार करतात आणि बोलतात त्यावेळेला ती संस्था निश्चितच एक सर्वोत्तम संस्था असते ' मला या ठिकाणी काम करणं अत्यंत आवडत' अशा प्रकारची भावना कामगारांच्या मनात निर्माण करण्यामध्ये ज्या वेळेला प्रशिक्षकाला शक्य होतं त्यावेळेला निश्चितच ती एक सर्वोत्तम संस्था ठरू शकते अशा प्रकारची सर्वोत्तम संस्था कशी निर्माण करायची आणि प्रशिक्षणामुळे ही संस्कृती कशी निर्माण करता येईल हे आपण पुढे येणाऱ्या पाठांमध्ये बघणार आहोत